तर आम्ही आज दुपारी आमचे डिझाइनवरील व्याख्यान चालू ठेवू आणि अविभाजित चिनाईकिंवा अप्रबलित चिनाईसाठी परवानगी असलेल्या तणावाच्या दृष्टिकोनाशी संबंधित कोडच्या संदर्भात आम्ही डिझाइनची तपासणी करीत आहोत म्हणूनच आम्ही त्याकडे पाहू भूकंप प्रतिरोधक बांधकामाचा सराव कोड IS 4326 आहे ज्याचा भाग आहे अशा राष्ट्रीय इमारत संहिता भूकंप प्रतिरोधक संकेतांशी जोडत असलेल्या संपूर्ण स्ट्रक्चरल डिझाइन फ्रेमवर्कच्या संदर्भात मागील वर्गात जे परीक्षण केले त्याचा सारांश देण्यासाठी IS 1893 भाग 1 प्रबलित चिनाईच्या स्ट्रक्चरल डिझाइन आणि प्रबलित चिनाईच्या नवीन भागाशी संबंधित आहे हे आम्ही शेवटच्या वर्गात पाहिले होते जेथे इमारतींचे महत्त्व घटकआणि आपण ज्या रचना तयार करीत आहेत अशा भूकंपाच्या झोनच्या आधारावर आम्ही त्यांना बी सी डी आणि ई श्रेणी म्हणून वर्गीकृत करतो आणि आपण पहाल की महत्त्व घटक आपल्याला झोन 2 इमारतीत नेईल ज्याचे महत्त्व घटक एक श्रेणी सी इमारत आहे आणि मग आम्ही योग्य वेळी प्रत्येक प्रवर्गाअंतर्गत तपशीलांचे परीक्षण करू परंतु मुद्दा असा आहे कि बी सी डी आणि ई श्रेणीचा अर्थ असा आहे की भूकंपाचा प्रतिकार सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट विहित हस्तक्षेप रचना हस्तक्षेप आहेत आणि हे भूकंप भारापेक्षा वेगळे आहे जे रचना कोणत्या झोनमध्ये बसले आहे आणि त्यास कोणते महत्त्व आहे यावर आधारित आपण परिभाषित कराल आणि म्हणूनच शेवटच्या वर्गात उपस्थित झालेल्या एका प्रश्नावर आधारित मला असे वाटले की डिझाइनच्या बाजूने एखाद्याचा हा काय परिणाम आहे हे पाहणे योग्य आहे की ज्याचा अंदाज आपण कातरणे म्हणून वर्तविलेल्या पार्श्व भूकंपाच्या गुणाकारांच्या संदर्भात होतो आयएस 4326 नुसार आवश्यक असलेल्या तपशिलांच्या विरुद्ध संरचनेची मागणी म्हणून मी फक्त या स्लाइडमध्ये पाहत आहे इमारतीच्या श्रेणीनुसार या विशिष्ट उपयोजनाचे आतापर्यंत डिझाईन भूकंपाचा गुणांकशी संबंधित आहे म्हणून भूकंपीय गुणाकारांच्या वास्तविक मूल्यांच्या दृष्टीने मी वरच्या बाजूस टेबल प्रतिबिंबित करीत आहे ज्याचा आपण अंदाज करू शकू तर मी मजल्यांच्या संख्येच्या आधारे येथे एक फरक सांगत आहे आणि ते महत्वाचे आहे कारण इमारती बी सी डी आणि ई म्हणून वर्गीकृत केल्या जात आहेत तर आयएस कोड 4326 पुढील स्ट्रक्चर्सकडे पाहतो जे 1 2 मजल्यावरील संरचना आहेत किंवा 3 किंवा 4 मजली संरचना आहे की त्यामुळे देखील फरक करणे आवश्यक आहे IS 1893 मध्ये मी भूकंपाचा गुणांक Ah ची रचना तपासत आहे जी कदाचित बी श्रेणी इमारत 1 मजली ते 3 मजली 1 2 किंवा 3 मजली असू शकते आणि सी डी किंवा ई श्रेणी इमारती त्या श्रेणीचा 1 2 श्रेणी सी डी आणि ई श्रेणीतील इमारती आहेत तर डिझाइन भूकंपाचा गुणाकार येथे दिल्याप्रमाणे केला जातो आपल्याकडे झोन फॅक्टर आहे ज्यामध्ये रचना किंवा इमारत मोडत आहे म्हणून Z2 डिझाइन भूकंपात स्पेक्ट्रल रेश्यो Sag ने गुणाकार केला जातो आणि आम्ही येथे वर्णक्रमीय प्रमाण कमाल मूल्य 2 5 भागीला रिस्पॉन्स रिडक्शन घटक ज्या बद्दल काल आम्ही बोललो त्याला RI म्हणतो जेथे I जे वास्तूचे महत्त्व घटक आहे ते आपण डिझायनिंग मध्ये घेतो तरAhचा अंदाजजरया पद्धतीने असेल तर या विशिष्ट वर्गीकरणासाठी आपल्याला डिझाइनसाठी कातरणे बल वापरावे लागेल आणि डिझाइनसाठी कातरणे बल भिन्न आर घटकांच्या आधारावर अनुमानित आहे आणि हे असे काहीतरी आहे जे आपण झोन 2 मधील महत्त्व घटक 1 मध्ये बसलेल्या अशा इमारतीसाठी अंदाज करीत असेल तर याचा अर्थ असा आहे जे बी इमारत 1 ते 3 मजली श्रेणी बी इमारत बनते मी प्रत्येक प्रवर्गासाठी भूकंपाचा गुणाकार वगैरेचा अंदाज लावत आहे तथापि आम्ही श्रेणी बी इमारत किंवा श्रेणी सी इमारत पहात आहोत जेथे भूकंप आवश्यक आहे भूकंप प्रतिरोधक तपशील आवश्यकता क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्यांसह थांबतात आपण क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्यांसह असुरक्षित चिनाईच्या इमारतींबद्दल बोलत आहोत या प्रकरणात ज्या आर घटकांचा वापर करणे आवश्यक आहे तो एक आर फॅक्टर २ आहे तथापि आम्ही डी श्रेणी इमारत किंवा ई श्रेणी इमारतीच्या दिशेने जाताना त्या ओळख देत आहेत क्षैतिज भूकंपाच्या पट्ट्यांसह अनुलंब प्रबलित कंक्रीट घटक ज्याचाअर्थअसा आहे की या मूल्यांसाठी पार्श्व भूकंपीय गुणाकाराच्या अंदाजासाठी आपण 2 5 चे आर घटक वापरत आहोत तर टेबल स्वतः दर्शविते की ही दोन्ही सी श्रेणी इमारती आहेत ही दोन्ही डी श्रेणी इमारती आहेत ही दोन्ही ई श्रेणी इमारती आहेत भूकंपाच्या भूकंपाचा गुणांक मूल्ये समान असू शकत नाहीत येथे ते समान आहेयेथे तेच आहेतथापि या दोनमध्ये त्यांची संख्या थोडीशी वेगळी असू शकते परंतु हेतू असा आहे की एकीकडे डिझाइन बल त्या इमारतीच्या प्रकारावर आधारित आर फॅक्टरच्या योग्य वापरावर आधारित अंदाजे शोधले आहेत दुसरीकडे आपल्याकडे भूकंपाचा प्रतिरोधक वैशिष्ट्यांची पूर्वसूचनात्मक आवश्यकता आहे जी आयएस 4326 च्या आधारे तयार करणे आवश्यक आहे म्हणूनच आपण अशी रचना तयार करत असताना आणि IS 4326 नुसार भूकंप प्रतिरोधक वैशिष्ट्यांची अंमलबजावणी करत असताना काळजीपूर्वक परीक्षण करणे आवश्यक आहे गणितांचा समान संच आता त्यास 4 मजली बी श्रेणी इमारत आणि 3 किंवा 4 मजली सी आणि डी श्रेणी इमारतीत विस्तारित करतो ई श्रेणी इमारतीसाठी एखादी इमारत ई श्रेणीच्या पाच श्रेणीतील असेल तर जे महत्त्व घटक 1 ची झोन 5 संरचना किंवा झोन 5 महत्त्व घटकांची रचना 1 5 किंवा झोन 4 महत्त्वघटक1 ई श्रेणीच्या इमारती सामान्यत म्हणजे तुम्हाला3 मजली रचनांवर थांबावे लागेल तर ई श्रेणीत परवानगी दिलेल्या मजल्यांची जास्तीत जास्त संख्या 3 मजली आहेआपण वर्ग डी मध्ये असल्यास आपण चार मजल्यापर्यंत जाऊ शकता तर जर आपण अशा प्रकारच्या अवस्थेकडे पहात असाल तर जेथे आपण चार मजली बी श्रेणीची इमारत किंवा 3 मजली सी आणि डी श्रेणी आणि 3 मजली इमारत पाहत असाल तर आपण असे अनुमान लावल्यास त्याच अनुमानांचा वापर करून प्रत्यक्षात घडते फक्त या दोन प्रकारांसाठी बी आणि सी तुम्ही 2 चा आर फॅक्टर वापरत असाल तर उर्वरित गणितांसाठी तुम्हाला 2 5 चा आर फॅक्टर वापरावा लागेल म्हणूनच बी सी डी ई श्रेणींमध्ये संबंधित विशिष्ट वैशिष्ट्यांनुसार आपल्याला काळजीपूर्वक परीक्षण करणे आवश्यक आहे आणि डिझाइन सिस्मिक गुणाकाराचे अनुमान काढण्यासाठी कोणत्या घटकांचा वापर करणे आवश्यक आहे म्हणूनच ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला कदाचित थोडा वेळ घालवावी लागेल कारण कालच्या स्ट्रक्चरल डिझाइन फ्रेमवर्कचा संबंध असल्याबद्दल या तीनही संहितांमध्ये सुसंगतता आहे म्हणूनच पुढील दोन व्याख्यानांमध्ये जाण्याचा माझा मानस आहे की स्ट्रक्चरल सामग्रीच्या रूपात अप्रबलित चिनाईसाठीचे डिझाइन मानक कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा IS 1905 मध्ये समावेश आहे याचा विस्तृत प्रसारण घेण्याचा माझा मानस आहे अर्थात आपल्याकडे कोड आहे आणि आपल्याकडे शोधपुस्तिका आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे या कोडचे संपूर्ण वाचण आपल्याला या संहिता बनवित असलेल्या अनेक नियमांची संपूर्ण कल्पना देईल मी पुढील दोन व्याख्यानांमध्ये केवळ विशिष्ट बाबींकडे मुख्य बाबींकडे जाईल ज्या डिझाइनचा स्वतःच आधार बनतात म्हणून आम्ही चिनाई बांधकामांचा संबंध म्हणून पार्श्वभूमीचा प्रतिकार महत्वाचा असल्याबद्दल बोललो आहोत आणि खरोखरच हा हेतू आहे ज्याद्वारे मी स्ट्रक्चरल सामग्री म्हणून न वापरलेल्या चिनाईसाठी कोड जोडला 4326 शिफारसी आणि 1893 च्या डिझाईन सिस्मिक इनपुट आवश्यकता तथापि म्हणून 1905 चा प्रश्न आहे तो भूकंपाच्या रचनाबद्दल स्पष्टपणे बोलत नाही कोड भूकंपाच्या डिझाइनबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीतथापि बाजूकडील प्रतिकार ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला संरचनेत किमान पार्श्वभूमीच्या प्रतिकाराची प्राप्ती कशी करावी यासाठी पुरेशी कव्हरेज दिली जाते तर कोड 1905 ही लोडिंग बेयरिंग आणि नॉन लोड बेअरिंग दोन्ही भिंतींवर कार्य करते आणि कार्यरत ताणतणावाचा दृष्टीकोन वापरतो या कार्यरत ताणतणावाचा दृष्टीकोन प्रबलित चिनाई क्लॉज आणि 2016 च्या राष्ट्रीय इमारत संहितेच्या विभागात देखील विस्तारित आहे म्हणूनच भारतीय मानकांशी संबंधित म्हणून चिनाईची रचना तयार करण्याच्या दृष्टीकोनात एक सुसंगतता आहे आम्ही अनुज्ञेय ताण पध्दतीचा वापर करीत आहोत डिझाइनसाठीच कार्यरत ताणतणावाचा दृष्टीकोन चालू ठेवत आहोत कोड 1905 मध्ये सर्व प्रकारच्या चिनाई युनिट्ससह कार्य करते आपण पोकळ कॉंक्रीट ब्लॉक्स वापरत असल्यास घन चिनाई युनिट्स छिद्रित विटा किंवा अगदी पोकळ विटा देखील वैध आहेत आणि पुन्हा सामग्रीच्या संदर्भात जळलेल्या चिकणमातीच्या विटापासून ते दगडांच्या काँक्रीट ब्लॉक्सपर्यंत आपण पहात असलेले सर्व आधुनिक ब्लॉक्सपर्यंत संबोधित करणे हे आहे आणि म्हणूनच या प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या सामग्रीची स्ट्रक्चरल डिझाइन 1905 कोडद्वारे शासित केली जाते ठीक आहे बाजूकडील भार प्रतिरोधनाला दिले गेलेले महत्त्व असे काहीतरी आहे जे कोडच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये परत येत राहते संहितेतील अंतर्भूत समज म्हणजे आपण इष्ट वर्तन घेत असलेल्या दगडी बांधकामांच्या पातळपणावर मर्यादा घालून दगडी बांधकाम घटकांची पातळपणाचे प्रमाण मर्यादित करू तर दगडी बांधकाम घटकांच्या पातळपणाच्या प्रमाणानुसार परवानगी असलेल्या गोष्टींवर मर्यादा असण्याची कल्पना आहे आणि त्या सिस्टमला बाजूकडील स्थिरता प्रदान करण्यात सक्षम असणे आवश्यक आहे म्हणून कोडमध्ये पातळपणाचे गुणोत्तर ज्या हेतूने चर्चा केले जात आहे ते म्हणजे उभ्या भार अंतर्गत बकलिंग टाळण्यासाठी जर ते मर्यादित असतील तर पातळपणा प्रमाण भिंतीवर पार्श्वभूमीचा प्रतिकार देईल खासकरुन plane mechanism बाहेर जाण्यापासून प्रतिबंधित करते आणि क्षैतिज शक्ती सहाय्य करण्यासाठी आम्ही पवन शक्ती बद्दल बोलतो किंवा भूकंप प्रेरित बला बद्दल बोलतो या पातळपणाची मर्यादा आणि विशेषत बाजूकडील बाजूंच्या इतर आवश्यकतांमुळे गुरुत्व शक्ती अंतर्गत आणि बाजूकडील बलामुळे उलटणे इत्यादी भिंतीची इच्छित कार्यक्षमता सुनिश्चित करते तर दोन दिशानिर्देशांमध्ये आपण संरचनेच्या उंचीच्या बाजूने संरचनेच्या अनुलंब दिशेने पहात असाल तर मजले कसे असावेत यावरील प्रिस्क्रिप्शन भिंतींवर बीम कसे आधारलेले पाहिजेत कनेक्शनचे नांगर कोणत्या प्रकारचे आहेत इष्ट कामगिरी असणे आवश्यक आहे किंवा जर आपल्याकडे मजल्यावरील स्लॅब आणि छतावरील स्लॅब दरम्यान सकारात्मक संबंध नसेल तर मग भिंतींच्या बाजूकडील स्थिरतेवर त्याचा काय परिणाम होतो हे थेट कोडद्वारेच समजले जाते क्षैतिज दिशेने भिंतीची बाजूकडील स्थिरता क्रॉस भिंती कातरणाच्या भिंतींच्या तरतुदीद्वारे विचारात घेतली जातेदोन भिंतींवर बाजूकडील स्थिरता आहे हे सुनिश्चित करण्यासाठी पायर्सच्या बट्रेसच्या तरतुदी आवश्यक आहेत तर मी इच्छितो फक्त एक क्षणआम्ही पियर हा शब्द चिनाई पॅनेल म्हणून वापरत आहोत जो अनुलंब घटकांना प्रतिकार करणारा बाजूकडील भार आहे तथापि 1905 कोड थोड्या वेगळ्या पद्धतीने पायांना परिभाषित करतो आणि तो काय बोलत आहे याबद्दल आपल्याला जाणीव असणे आवश्यक आहे आणि कातरणे प्रतिरोध पियर्सशी संबंधित आहे तोपर्यंत आम्ही चिनाई पॅनेलबद्दल बोलत राहू तर येथे काय चिनाई पायर्स म्हणून संदर्भित कोड मूलतः एक जाडी भिंत आहे की आमच्याकडे एक जाडी 't' एक भिंत आहे परंतु जर भिंतीमध्ये काही विशिष्ट प्रोजेक्शन असेल जे अतिरिक्त पार्श्विक प्रतिकार प्रदान करते तर त्या घटकाला पायर्स म्हटले जाते आणि भिंतीच्या संपूर्ण उंचीच्या बाजूने या घाटांचा सतत विस्तार असतो जर आपण खोल्यांसह भिंतीच्या जाडीची tp घेतली आणि समावेश भिंत जाडी म्हणूनtwघेतली तर tp tw संपूर्ण भिंतीच्या उंचीच्या बाजूने स्थिर राहतो पुन्हा घाटांची रुंदी ही एक अशी गोष्ट आहे जी भिंतीवरुन किती प्रतिकार करते यावर आधारित आहे ती भिंत पियर स्वतःच प्रदान करते तर घाट एक घटक मानला जातो जो भिंतीस अतिरिक्त पार्श्विक स्थिरता प्रदान करतो तथापि बट्रेस ही एक गोष्ट आहे जी परंपरागतपणे चिनाई बांधकामांमध्ये वापरली जाते आणि काही प्रकरणांमध्ये आपल्याला पार्श्वभूमीच्या प्रतिकार प्रदान करण्यासाठी भिंतींच्या बट्रेसिंगची आवश्यकता असू शकते बट्रेस आणि पायरोटी दरम्यानचा मुख्य फरक हा आहे की पायरोटी उंचीच्या बाजूने परिमाणात बदलत नाही तर बट्रेस पायथ्यामध्ये साधारणत पायथ्यापेक्षा मोठे असते आणि ते संरचनेच्या वरच्या दिशेने जाते तर शब्दावलीच्या संदर्भात आपण आतापर्यंत ज्या गोष्टीविषयी बोलत आहोत त्यापेक्षा पियर वेगळे आहे आणि एक चिनाई पट्ट्या चिनाई पियर्सपेक्षा भिन्न आहे कोड प्रमाणे प्रत्येक कातरणे भिंत पुरेशी संख्या क्रॉस भिंतीसह पुरविली जावी म्हणूनच कोर्सच्या सुरुवातीच्या काळात आपल्यातील चर्चा लक्षात राहिल्यास आधुनिक चिनाई बांधकामांमधील बाजूकडील भार प्रतिकार हे संरचनेच्या संपूर्ण योजनेसह भिंती कातरणे आणि क्रॉस भिंती यांचे उचित वितरण आहे म्हणूनच मुख्य भिंतीस ताठर म्हणून क्रॉस भिंतींची तरतूद ही एक गरज आहे जी दगडी बांधकाम भिंत चिनाईच्या भिंतीवरील भार वाहणारी भिंत स्वतःच पार्श्विक स्थिरता उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करते तर कोड या कठोर किंवा ताठर भिंतींबद्दल सांगते आणि आपण या ताठर भिंती कोणत्या अंतरापर्यंत प्रदान केल्या पाहिजेत ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या खोल्यांसाठी वाटप करू शकता त्या योजनेचे परिमाण काय आहेत यावर नियमन केले जाते आपल्याला आर्किटेक्चरल डिझाइनमधील मजला योजना माहित आहे तर क्रॉस वॉलने ताठर होणारी भिंत आणि भिंत किती आहेत आणि स्टोअरची संख्या यावर अवलंबून आहे की ते 1 ते 3 मजली आहे की 4 मजली आहे आणि आंतरमजलाच्या उंचीवर अवलंबून या क्रॉस भिंती दरम्यान कातरणाच्या भिंतीपर्यंतचे जास्तीत जास्त अंतर योग्यरित्या सांगितलेले आहे आणि ताठरणाऱ्या भिंतीची जाडी देखील निर्धारित केली आहे तर कोड आपल्याला आवश्यक असलेल्या प्रिस्क्रिप्टिव्ह आवश्यकता आणि काही डिझाइन तपासणी दरम्यान हलवते तर हे काही महत्त्वाच्या नियमांपैकी एक आहे जे आपणास चिनाई बांधकामातच चांगली पार्श्विक स्थिरता सुनिश्चित करेल आता जेव्हा आपण भिंतीच्या पातळपणा प्रमाणानुसार गणना करत असता पार्श्विक शक्ती उपलब्ध स्थिरता प्रतिकारांवर आपण गणना करत असताना लोडिंगच्या भिंतीवरील क्रॉसवॉलचाप्रभाव विचारात घेणे उपयुक्त ठरेल जर आपल्याकडे कातरणाच्या तटबंदीच्या विरूद्ध क्रॉस वॉल बसली असेल तर त्याऐवजीसपाट दिशेनेबाजूकडील शक्तींचा प्रतिकार करणारी भिंत समजण्याऐवजी फक्त कातरणे भिंत बनवा क्रॉस वॉलच्या फायदेशीर प्रभावासाठी आपण प्रभावी फ्लॅंज देऊ शकता तर कोड आपल्याला प्रभावी फ्लॅंज रूंदीसाठी अनुमती देते ज्यामुळे चिनाईच्या भिंतीच्या बाजूकडील भार प्रतिरोधात योगदान देते आणि ही अनुभवात्मक मर्यादा देते ज्यायोगे आपण या प्रभावी फ्लॅंज रूंदीचा प्रत्यक्षात उपयोग करू शकता तर जर आपण या फ्लॅन्जेससाठी व्यवस्था करू शकत असाल तर पार्श्विक शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी कातरणाच्या भिंतीची क्षमता वाढविली जाऊ शकते तर या फ्लॅन्जेसचा आपण कसा अंदाज लावाल ते भिंती एकमेकांशी कसे संवाद साधतात यावर अवलंबून असते आपण पहात आहात का आपणएकएच क्रॉस सेक्शनकडे पहात आहात किंवा आपण edge क्रॉस सेक्शनकडे पहात आहात जेथे हे प्लॅनमध्ये सी आकाराचे कॉन्फिगरेशन आहे त्यामुळे जर आपल्याकडे दोन भिंती असल्यास आणि त्या दरम्यान कातरांची भिंत असल्यास शेवटच्या भिंती कातरलेल्या भिंतीवरील फ्लॅन्जेस म्हणून कार्य करणारे समजले जाऊ शकते आणि या फ्लॅन्जचा किती विचार केला पाहिजे हे आपण या विशिष्ट आकृतीमध्ये पाहू शकता तर वरच्या आणि खालच्या बाजूला फ्लॅन्जेस अशा भिंतींच्या दोन कडा आहेत आपण टी आकाराच्या पाण्यासाठी किंवा आय आकाराच्या भिंतीसाठी प्रभावी फ्लॅंज रूंदी असल्याचे मानू शकता त्या जास्तीत जास्त ओव्हरहॅन्ग लांबी भिंतीच्या जाडीपेक्षा किंवा एच6 च्या जाडीपेक्षा 12 पट जास्त आहे जिथे एच आंतरमंजिला उंची आहे तर हीच एक गोष्ट आहे जी आपण कातरणाच्या भिंतीवरील मागणीचा प्रतिकार करण्यास स्वतःच प्रतिकार करू शकता जर तुमच्याकडे सी आकाराची भिंत असेल तर मागील चित्रात पाहिल्याप्रमाणे आपल्याला सममितीचा फायदा होणार नाही या प्रकरणात आम्ही भिंतीची जाडी किंवा इंटर स्टोरी उंची H 6 च्या 6 पट इतका प्रभाव कमी करतो तर ही अशी आहे जी आपण भिंतीच्या जाडीच्या 12 पट किंवा एच6 पेक्षा कमी वेळा विचार करू शकता तर ही एक मर्यादा आहे जी आपण भिंतीच्या जाडीच्या सुमारे 12 पट किंवा एच6 पासून विचारात घेऊ शकता जे आपण कातरणाच्या भिंतीच्या बाजूकडील लोड प्रतिकार वर्धित करण्यासाठी प्रभावी फ्लॅंज रुंदीच्या रूपात वापरत असल्यास जर त्याच्या शेवटच्या बाजूला क्रॉस भिंती असतील तर ठीक आहे आता हा एक महत्त्वपूर्ण विभाग आहे जो आम्ही परवानगी असलेल्या ताणतणावाच्या दृष्टिकोनातून कार्य करीत आहोत आणि भूमितीच्या सर्व प्रभावांबद्दल आणि लोडिंगमधून येणार्या लोडिंग विक्षिप्तपणाचा हिशेब करण्यास सक्षम आहोत प्रथमभिंतीवरील पातळपणा प्रमाणकितीआहे हे ठरविण्याससक्षम असणे आवश्यकआहे आणि भिंतीच्यापातळपणाच्या प्रमाणात अवलंबून आहे आम्ही आमच्या कामात चिनाईच्या बळावर पाहिले आहे की भिंतीची भार वाहण्याची क्षमता कमी करण्यात आणि भारातील विलक्षणपणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आपल्याकडे दुसरा ऑर्डर इफेक्ट येत आहे आणि आपली भार वाहण्याचीक्षमताअनुलंब भार वाहून नेण्याची क्षमता तडजोड केली जाऊ शकते म्हणून IS 1905 मधील चौकटीत याचा विचार केला जाऊ शकतो ज्यामुळे आपण पातळपणाचे प्रमाण स्थापित करू शकाल आपल्याला भिंतीची प्रभावी उंची काय आहे भिंतीची प्रभावी लांबी काय आहे ते पाहण्यास सक्षम असणे आवश्यक आहे भिंतीची लांबी बाजूने एकतर उंचीच्या बाजूने पातळपणा प्रमाण किंवा पातळपणाचे प्रमाण काढण्यासाठी भिंतीची प्रभावी जाडी काय आहे तर आम्ही कोडद्वारे प्रभावी उंची प्रभावी लांबी आणि प्रभावी जाडी कशी परिभाषित करते हे तपासण्यास सुरवात करतो आणि म्हणूनच आपल्याला पातळपणाचे गुणोत्तर परिभाषित करण्यास प्रवृत्त करते आणि पातळपणाचे प्रमाण आणि विलक्षण गुणोत्तर कसे अनुज्ञेय तणावग्रस्त आहेत म्हणूनच पुढच्या काही स्लाइड्समध्ये मी हे पत्रिका पहात आहे म्हणूनच जोपर्यंत प्रभावी लांबीचा कोड संबंधित काय आहे तो संबंधित आहे तो आपल्याला मजल्यावरील स्लॅबद्वारे किंवा छतावरील स्लॅबद्वारे बजावलेल्या भूमिकेसाठी लेखांकन करण्याची शक्यता देतो तर हे महत्वाचे आहे की डिझाइनच्या आवश्यकतांवर अवलंबून आपल्याकडे प्रबलित कंक्रीटचा मजला असेल की नाही लाकूड मजला किंवा स्टीलच्या मजल्यासारखा हलका स्ट्रक्चरल मजला असला तरी आपण समजून घेण्याच्या स्थितीत असाल भिंतींच्या टोकाशी मजला ज्या प्रकारचे प्रतिबंधित करते आणि त्या आधारे भिंतीची प्रभावी लांबी बदलण्यास बांधील आहे तर कोड चार भिन्न श्रेणींमध्ये पाहतो आणि आपल्याकडे इतर अटी देखील असू शकतात कोड इमारती लाकूड मजल्यांबद्दल बोलतो परंतु आज इमारती लाकूडतोडे आपल्या देशात सामान्य नाहीत आपल्याकडे स्टीलचे मजले असू शकतात आणि नंतर आपणास मजल्यावरील क्रमवारीमुळे प्रेरित होणारी संभाव्य शेवटची परिस्थिती तपासण्याची इच्छा असू शकते तर कोड आपल्याला प्रबलित काँक्रीटचे छप्पर किंवा मजल्यावरील स्लॅब लाकूड छप्पर किंवा मजल्यावरील स्लॅब लाकूड छप्पर लाकूड मजला परंतु शेवटच्या छतावरील किंवा फ्रीस्टँडिंग भिंतीवरील ट्रस छतासह पाहण्याची शक्यता देते आणि मग मुळात आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत प्रभावी उंची काय असू शकते याचा अंदाज पहात आहोत अर्थात ही आदर्श सीमा परिस्थितीपेक्षा सैद्धांतिकदृष्ट्या भिन्न असेल आम्ही आपल्या धक्कादायक गणनेसाठी गृहित धरू शकतो हे एकाधिक प्रभावांसाठी आहे आम्ही पाहिले आहे की केवळ सीमा स्थिती बारीकपणा आणि विक्षिप्तपणाच नाहीतर भिंत आणि मजला यांच्यामधीलसंबंधितताठरपणादेखील आहे तर असे अनेक घटक आहेत जे आत येतात आणि म्हणूनच अभिहित उंची निर्धारित केलेली कोड सैद्धांतिकदृष्ट्या भिन्न असेल सैद्धांतिक अंदाजांपेक्षा भिन्न असेल तर कोड आपल्याला संपूर्ण संयम पाहण्याची संधी देते बाजूकडील आणि रोटेशनल संयम दोन्ही शीर्षस्थानी आणि तळाशी उपलब्ध आहेत आपण शीर्षस्थानी बाजूकडील संयम बाजूकडील ट्रान्सलेशन आणि फेरपालटीचे संयम आणि तळाशी फक्तट्रान्सलेशन प्रतिरोध आहे म्हणजेच आपण फेरपालटीचे संयम तळाशी काढले आहे आपल्याकडे वर आणि तळाशी दोन्ही बाजूंच्या बाजूकडील संयम आहेत एकटा ट्रान्सलेशन संयम आहे तर रोटेशनल संयम नाही आणि तळाशी बाजूकडील आणि फिरवणारे संयम ट्रान्सलेशनल आणि फिरवणारे संयम आणि वरच्या बाजूस कोणतीही मर्यादा नाही जी मुक्त उभी भिंत असू शकते जी पॅरापेटची भिंत असू शकते पॅरापेट भिंत एक संरचनात्मक घटक आहे परंतुजर आपण अशा भिंतीच्या स्ट्रक्चरल डिझाइनकडे पाहिलेतर एक पॅरापेट परंतु नियमितकंपाऊंड भिंत फ्रीस्टेन्डिंग वॉल म्हणून पात्र ठरेल म्हणूनच आपण ज्या सिस्टमची निवड करीत आहात त्याच्या जवळ कोणत्या सीमारेषाची स्थिती आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि हा अंदाज करण्यासाठी आवश्यक उंचीची निवड करणे आवश्यक आहे स्तंभांचे काय तर आपल्याकडे चिनाईच्या भिंती असल्यास जेथे भिंतीची रुंदी भिंतीच्या जाडीपेक्षा 4 पट पेक्षा कमी आहे हे सामान्यत स्तंभ म्हणून वर्गीकृत केले गेले आहे ज्याप्रमाणे त्यांना यापुढे भिंतीसारखे मानले जाणार नाही ते खरंतर पातळ घटक आहेत तर जर चिनाईच्या भिंतीची एकूण रुंदी भिंतीच्या जाडीपेक्षा 4 पट पेक्षा कमी असेल तर आपण त्यांना स्तंभ म्हणून वर्गीकृत करा स्ट्रक्चरल डिझाइनचा विचार केला आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही त्यांच्याशी भिन्न वागणूक देतो आणि हे एक अक्षाभोवती बाजूकडील समर्थन आहे की नाही किंवा दोन अक्ष अवलंबून तर सामान्यत जेव्हा आपल्याकडे दगडी बांधकाम स्तंभ असतात तेव्हा कदाचित आपल्याकडे एका दिशेने किंवा दोन दिशानिर्देशांमध्ये किंवा चारहीबाजूंनीप्रबलित कंक्रीट बीम प्राप्त करणारी चिनाकृती स्तंभ असू शकतो म्हणून स्तंभाच्या शेवटी असलेल्या बाजूकडील संयम ज्या दिशेने येत आहेत त्या दिशेने पाहणे सक्षम असणे महत्वाचे आहे तर आपल्याकडे कदाचित स्तंभ असू शकेल जिथे वीट स्तंभाप्रमाणे जेथे एक्स दिशेने प्रबलित कंक्रीट बीम येत असेलआणि दोन्ही बाजूंच्या वाय दिशानिर्देशात आपल्याकडे येण्यास प्रतिबंधित आहे आपल्याकडे एकच प्रबलित कंक्रीट बीमपासून ते स्तंभात चारही दिशांकडून प्राप्त होत असलेल्या स्थितीत आधार घेण्यापासून भिन्न कॉन्फिगरेशन असू शकतात या दिशेने बाजूकडील संयम असल्यास या कॉन्फिगरेशनवर अवलंबून आपण उंची 1 एच म्हणून घ्याल जेथे h स्तंभची उंचीच आहे जर कोणताही संयम नसेल तर आपण स्तंभच्या उंचीपेक्षा दुप्पट उंची घ्या म्हणून स्तंभांच्या बाबतीत उंची 1 एच आणि 2 एच दरम्यान बदलते आपल्याकडे एखाद्या भिंतीमध्ये लक्षणीय खिंडार असल्यास दरवाजा उघडणे आणि खिडकी उघडणे यासारखे महत्त्वपूर्ण खिंडार असल्यास आम्ही चिनाई पियर बरोबर बोललो आहोत आणि आम्ही आपल्याकडे चिनाई भिंत मध्ये कातरणे विरूपण प्रोफाइल कसे असेल जी उघड्याद्वारे छिद्रित आहे आता जर हे चिनाई घाट ऐवजी स्तंभ म्हणून पात्र असेल तर त्या भिंतीशी संबंधित नसूनत्या स्तंभाशीसंबंधित असलेल्या प्रभावी उंची वापरण्याबद्दल काळजी घ्यावी लागेल तर सामान्यत दरवाजा उघडणे आणि खिडकी उघडणे या दरम्यान जरी अशा मर्यादा आहेत ज्या आपण त्या चिनाई पियर्सचा आकार कमी करू शकता जर ते स्तंभ म्हणून पात्र ठरले तर आपण योग्य प्रभावी आणि प्रभावी घटकांचा वापर केला पाहिजे तर उघडण्याच्या दरम्यानची भिंत अखेरीस दगडी बांधकाम स्तंभ म्हणून कार्य करू शकते तर जर आपण या प्रकारची कॉन्फिगरेशन पहात असाल तर आपण एक्स दिशानिर्देश आणि वाय दिशेला बाजूने या दगडी स्तंभांना कोणत्या प्रकारची सीमा देणार आहात जेणेकरून त्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे प्रबलित कंक्रीट स्लॅब आहे किंवा हलकी छप्पर आहे किंवा हलका मजला आहे जो रोटेशनल संयम किंवा ट्रान्सलेशनल ट्रान्सलेशनल प्रतिबंध प्रदान करण्यास सक्षम नाही यावर अवलंबून प्रभावी उंची काय आहे याचा अंदाज लागावा लागेल म्हणून जर शीर्षस्थानी पूर्ण प्रतिरोध असेल तर आपण सपाट भिंत लंब दिशेने आणि भिंतीच्या सपाट समांतर दिशेकडे पाहता आणि प्रभावी उंची काय आहे याचा अंदाज बांधता म्हणूनच जर संपूर्ण प्रतिरोध असेल तर भिंतीच्या सपाट लंबवर्तुळाच्या दिशेने जे वाय वाय दिशेने असेल तर आपण 0 75 एच अधिक 0 25 एच 1 च्या प्रभावी उंचीबद्दल बोलत आहात जिथे हे एच 1 सर्वात मोठ्या खिंडारच्या संदर्भात आहे तर अर्थातच दुसर्या दिशेने असे मानले जाते की प्रभावी उंची ही भिंतीची उंची आहे जर आपल्याकडे प्रबलित कंक्रीट स्लॅब नसेल जो आपल्याला शीर्षस्थानी रोटेशनल संयम प्रदान करण्यास सक्षम असेल तर शीर्षस्थानी ट्रान्सलेशनल आणि रोटेशन विरूद्ध चांगला संयम असेल तर आपण आंशिक संयम पहात आहात जर आपल्याकडे आंशिक संयम असेल तर एक्स दिशानिर्देशात काय होते जे y दिशेत होते तर ही पुन्हा अशी एक गोष्ट आहे जी आपण काळजीपूर्वक वर्गीकृत करण्यास आणि सक्षम उंचीच काय आहे याचा अंदाज लावण्यास सक्षम असावी प्रश्न असा आहे की आम्ही भिंतीच्या तुळईचे उद्दीष्ट असलेल्या प्रकरणांमध्ये आम्ही लिंटेल बीमचा विचार करीत आहोत किंवा त्या ठिकाणी तुळई उपलब्ध आहे लिंटल बीमचा प्रश्न आहे तोपर्यंत लिंटेल बीम सतत घटक नसतात लिंटल बीम म्हणून आतापर्यंत लोड बेअरिंग ग्रॅव्हिटी लोड बेअरिंग चिनाई डिझाइनचा संबंध आहे आणि सतत घटकांप्रमाणे कल्पनाही केली जात नाही म्हणूनच आम्ही ज्याला कट लिन्टल म्हणून संबोधतो ते खिंडारच्या अगदी वरच्या बाजूला दिसतात तर त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या योगदानाचा विचार त्या दिशेने असलेल्या भिंतीच्या कडकपणावर किरकोळ होऊ शकतो परंतु खरोखर ही सीमा स्थिती नाही ती सीमेच्या जवळ नाही आता जरी आपण लिन्टल कापले असले तरीही मी म्हणालो की आपल्याकडे सतत लिंटेल्स आहेत जे आयएस 4326 नुसार लिहिलेले आहे की जेव्हा आम्ही लिंटेल बीमबद्दल बोलत असतो तेव्हा ते लिंटलच्या पातळीवर असते आणि रचनामध्ये सतत चालू असते जरी आपण खरोखर क्रॉस सेक्शनकडे पाहत असाल तर आपण अगदी कमीतकमी स्टीलसह 75 मिमी किंवा 150 मि अशा काहीतरी गोष्टी बोलत आहोत तर हे विकृत घटक आहेत तुलनेने विकृत घटक आहेत आणि ते भिंतींच्या शेवटी बसलेले नाहीत आणि म्हणून त्यांचे योगदान कठोरपणाच्या अंदाजात पद्धतशीर मानले जात नाही ठीक आहे म्हणूनच जर आपण प्रभावी उंचीचा अंदाज लावण्यास सक्षम असाल तर आपल्याला नंतर प्रभावी लांबीवर कार्य करण्याची आवश्यकता आहे कारण आम्ही पाहिले आहे की क्षैतिज वाकण्याच्या परिस्थितीत किंवा कर्णात्मक वाकण्याच्या परिस्थितीत पार्श्विक शक्तीची भिंतीवरील विकृती कशा प्रवृत्त केल्या आहेत या दोन्ही घटनांमध्ये भिंत टोकांना सीमा अटी उभ्या कडा भिंत बाजूकडील कडा असेल तरप्रभावक्रॉस भिंती आहेतप्रभावत्या भिंत प्रभावी लांबी कुरूप परिणाम होईल परत भिंती भिंत स्वतःच प्रोफाइल जेणेकरून आपण प्रभावी लांबीच्या आधारावर बारीक गणने बनवित असाल तेव्हा त्यास गणना करणे आवश्यक आहे तर भिन्न परिस्थितींमध्ये आपल्यास क्रॉस भिंती नसलेली रिक्त भिंत असू शकते आपल्यास दोन्ही बाजूंनी क्रॉस भिंती असलेली भिंत असू शकतेएका टोकाला क्रॉस वॉल आपल्याकडे वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन असू शकतात तर कोड आपल्याला भिन्न परिस्थिती देतो ज्या अंतर्गत भिंतीची प्रभावी लांबी मोजली जाऊ शकते तर आकृतीमध्ये दिलेल्या प्रकरणांच्या संदर्भात येथे काही आहेत जर हे सतत असेल तर जर भिंत सतत असेल आणि क्रॉस भिंतींनी समर्थित असेल आणि एच 8 मध्ये कोणतीही उघडत नसेल तर एच पुन्हा भिंतीची उंची दर्शवतेक्रॉस वॉलच्या एच 8 नंतर आपण वास्तविक लांबीच्या सुमारे 80 टक्के प्रभावी लांबी घेता एका टोकाला क्रॉस वॉलने आधारलेली भिंत आणि दुसर्या टोकाला क्रॉस भिंती असलेल्या भिंतीसह सतत हे आणखी एक प्रकरण आहे जर आपल्याकडे प्रत्येक टोकाला क्रॉस वॉल द्वारे समर्थीत भिंत असेल तर आपणास उघडल्याशिवाय आणखी एक परिस्थिती आहेआणि नंतर एका टोकाला भिंत मुक्त आणि दुसर्या टोकाला क्रॉस वॉलेटसह 1 5 सर्वात मोठ्या पैकी एक सततम्हणजे एका बाजूला संयम ठेवण्याचा प्रभाव आहे दुसर्या बाजूला संयम नाही आणि आपल्याकडे एक भिंत असू शकते जी त्याच्या बाजूकडील काठावर पूर्णपणे मुक्त आहे आणि आपण प्रभावी लांबी दोन पट दोन वेळा वापरता आता सावधगिरी बाळगणे ही जर खिंडार मोठे खिंडार असेल तर आपण असे गृहित धरू शकता की ही खिंडार एक मुक्त टोक तयार करीत आहे आणि हे पुराणमतवादी असे गृहीत धरले आहे की मोठे खिंडार प्रत्यक्षात शेवट जवळजवळ मोकळे होते आणि स्पॅन्ड्रलद्वारे संयम उपलब्ध आहे जे काही खोली असेल ते काहीतरी महत्त्वाचे ठरणार नाही तर आपण प्रभावी लांबीचा अंदाज लावाल आणि मग आपणास भिंतीची प्रभावी जाडी काय आहे याचा अंदाज लावणे देखील आवश्यक आहे कारण आपण वापरत असल्यास आणि प्रभावी जाडी प्रभावी लांबी प्रभावी जाडी द्वारे प्रभावी उंची म्हणून पातळपणाचे प्रमाण मोजत असाल तर आपल्याला आवश्यक आहे भिंतीची प्रभावी जाडी स्वतः म्हणून जर आपण भरीव भिंती वापरत असाल तर ही वास्तविक जाडी आहे परंतु येथे आपण सावधगिरी बाळगाल की आपण भिंतीचा भाग असल्याने प्लास्टरची जाडी वापरू शकत नाही तर भिंतीच्या जाडीचा अंदाज लावण्यासाठी आम्ही भिंतीची प्लास्टर जाडी वगळतो परंतु जर आपण पायर्ससह भिंती आणि बट्रेससह भिंती पहात असाल तर आम्हाला भिंतीची प्रभावी जाडी सुधारण्यासाठी बटरेड घटक किंवा बट्रेसिंग घटक आणि घाट यांच्या योगदानाची आवश्यकता आहे तर जेव्हा आपण ते करता तेव्हा आपण मूलत वापरा आम्ही एका दिशेने ताठर गुणांक वापरत आहोत आपण दोन्ही दिशानिर्देशांसह ताठर गुणांक वापरु शकत नाही आम्ही अनुलंबरित्या संरेखित केलेल्या घटकांबद्दल बोलत आहोत पियर अनुलंबरित्या संरेखित केले आहे बट्रेस देखील अनुलंब संरेखित केले आहेआम्ही हे आमच्या अंदाजात भिंत जाडीचा ताठर गुणांक वापरतो परंतु हे आपण भिंतीच्या लांबीसाठी सहाय्यक म्हणून वापरू शकत नाही तर या टेबलमध्ये दिलेल्या घटकानुसार ताठर गुणांक अंदाजे आहे जेथेएसपी हेपियरचेअंतर ठेवण्याचे केंद्र आहे किंवा क्रॉस वाल भिंतीमध्ये स्वतःच घाटांचे अंतर कसे एकतर आपल्याकडे पिअर्स आहेत किंवा आपल्याकडे क्रॉस भिंती आहेत आणिtpही आम्ही पूर्वी पाहिलेल्याघाटांचीजाडी आहे तर पियरच्या जाडीच्या अंतराच्या या प्रमाणानुसार आपण ताठरपणाचे गुणांक काय आहे याचा अंदाज लावाल आणि आपल्याला भिंतीच्या जाडीपर्यंत घाटांच्या जाडीच्या गुणोत्तरांच्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये इंटरपॉलेट करण्याची परवानगी मिळते तर भिंतीवरील घाटांच्या वास्तविक भूमितीवर अवलंबून आपण कठोरपणाच्या गुणाकाराचे मूल्य काय होणार आहे याचा अंदाज लावू शकता आणि निश्चितच जर ती क्रॉस वॉल असेल तर हे प्रमाण 3 पेक्षा जास्त असेल परंतु आपण ते 3 वर कॅप करून अंदाज लावाल तर ही क्रॉस पाईर्स असलेली मजबूत भिंत असू शकते जर मी सांगितले की हे क्रॉस पियर असेल तर आपल्याकडे tp tw पेक्षा जास्त प्रमाण असू शकते परंतु त्या tp tw बरोबर 3 ने कॅप करा आणि प्रभावी भिंतीची जाडीचा अंदाज लावण्यासाठी ताठर गुणांक वापरा तर डिझाइनमध्ये ज्या प्रकारे विचार केला जातो त्या प्रभावी उंचीची तपासणी केल्यावरडिझाइनमध्ये प्रभावी लांबी आणि प्रभावी जाडी याचा कसा विचार केला जातो एकदा आपण या मूल्यांचा अंदाज लावला की आपण दोन गुणोत्तराची प्रभावी उंची प्रभावी जाडीपर्यंत किंवा प्रभावी लांबीच्या प्रभावी जाडीपर्यंत घेता आणि दोन पातळपणा प्रमाण गुणोत्तर पैकी कमी असलेले घेतले जातात हे पुराणमतवादी बाजूवर प्रसारित करीत आहे की दोन मूल्यांपेक्षा कमी मूल्याची संख्या डिझाइनमध्ये वापरली जाते म्हणूनच आपणास दोन्ही पातळपणाचे प्रमाण किती आहे याविषयीच्या प्रत्येक भिंतीसाठी अंदाज बांधणे आणि दोन मूल्यांच्या खाली वापरणे आवश्यक आहे कॉलमशी संबंधित आपण मुख्य दिशानिर्देशांकडे लक्ष द्याल आणि 27 ऑर्डरच्या भिंतीसाठी स्तंभातील ही मूल्ये 12 पेक्षा जास्त नसावीत दगडी बांधकाम भिंत स्वतः डिझाइनचा विचार करते एकदा पातळपणाचे प्रमाण स्थापित केले की आपल्याला विक्षिप्तपणावर येणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत विक्षिप्तपणाचा प्रश्न आहे आम्ही जेव्हा आम्ही अनुमतीयोग्य ताणतणाव तपासतो तेव्हा आम्ही सामान्यत भिंतीच्या पायथ्यावरील परवानगी असलेल्या ताणांची तपासणी करण्याचा विचार करतो तेव्हा आम्ही आमची गणना करतो आम्ही गृहित धरतो की भिंतीचा गंभीर विभाग भिंतीच्या पायथ्याशी आहे तथापि आपण प्रत्यक्षात लोड करण्याच्या भिन्न परिस्थिती आणि सर्वात सामान्य लोडिंग परिस्थिती पाहिल्यास जिथे आपणास शीर्षस्थानी लोडची विलक्षणता असेल आणि तळावरील भिंतीवरील स्थिरता किंवा तळावरील रोटेशन रीलीजमुळे तळाशी पाया मग गंभीर घटकास जे लोडच्या खाली असलेल्या डिफ्लेक्शनच्या संयोजनामुळे आणि लोडच्या विलक्षणपणामुळे स्वतः घडणे आवश्यक आहे भिंतीच्या पायथ्याशी अपरिहार्यपणे घडण्याची आवश्यकता नाही हे वास्तविकतेने भिंतीच्या उंचीच्या साठ टक्के इतकेच होऊ शकते जिथे आपल्याला जास्तीत जास्त विलक्षणपणा मिळेल तथापि जिथे गंभीर विभाग उद्भवण्याची अपेक्षा आहे अशा वेगवेगळ्या भिंतींमध्ये आम्ही पद्धतशीरपणे तपासणी करणार नाही आम्ही भिंतीच्या पायथ्याशी गणना करतो तर दिलेली रचना मार्गदर्शक तत्त्वे सरलीकरण आवश्यक आहे या वस्तुस्थितीवर विचार करतात जेणेकरून आम्ही पुराणमतवादी बाजूवर आहोत कारण गंभीर विभाग भिंतीच्या पायथ्याशी घडू शकत नाहीत परंतु अशा परिस्थितीत ते भिंतीच्या उंचीच्या 60 टक्के इतके असावे जोपर्यंत विक्षिप्तपणाचा प्रश्न आहे आपणास बहुधा अनेक स्त्रोतांकडून येणारी विक्षिप्तपणा असेल कारण जर आपण दगडी बांधकाम भिंत घेत असाल तर ती एकल लोड सुपरइम्पोज्ड लोड भिंतीवर हस्तांतरित होऊ शकत नाही आपण डिझाइन करत असलेल्या भिंतीच्या काही भागात बरेच भार येऊ शकतात तर अशा परिस्थितीत परिणामी विलक्षणपणा म्हणून ओळखल्या जाणार्या गोष्टींचा अंदाज लावावा लागेल कारण आपण पातळ म्हणजे काय हे सांगण्यासाठी तीन भिन्न विलक्षणता वापरु शकत नाही त्याच भिंतीवर लोडच्या सनकीपणाचा काय परिणाम होतो म्हणूनच भूमितीच्या आधारावर आपण स्वत ला अंदाज बनविणे आवश्यक आहे जोपर्यंत भार स्वतःच संबंधित आहे आणि परिणामी विक्षिप्तपणावर भार घेण्यासाठी स्वत च्या विक्षिप्तपणाचा भारित अर्थ बनविला जातो आणि म्हणून ही विक्षिप्तपणा आहे जी आपण विक्षिप्तपणा गुणोत्तर मोजण्यासाठी वापरेल जर ते एकल भार असेल तर आपण एकल भार वापरणार आहात परंतु जर हे विविध भारांसह विविध भार असेल तर परिणामी विक्षिप्तपणा ठीक आहे आम्ही डिझाइन तपासणीमध्येच अंदाज घेतलेल्या या पैलूंचा उपयोग करण्यास मला मदत होते तर आपणास अनुज्ञेय संकुचित तणावाचा अंदाज घेण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि आपण पहात असलेल्या भारांच्या संयोगासाठी दिलेल्या वॉल क्रॉस विभागात अनुज्ञेय संकुचित तणाव ओलांडू शकत नाही याची खात्री करणे आवश्यक आहे आता जर मागणी शक्ती अनुज्ञेय तणावग्रस्त ताणतणावापेक्षा जास्त असतील तर आपल्याकडे जो पर्याय आहे तो वीट युनिटची उच्च शक्ती आणि उच्च मोर्टारसाठी जाईलआणि याची खात्री करा की आता अनुमती ताणतणाव कमी होईल तर आपण अनुमती देण्यायोग्य संकुचित तणाव काय आहे याचा अंदाज कसा लावाल आणि मग आपण त्या अनुमती देण्यायोग्य तणावाची मागणी असलेल्या ताणतणावाशी तुलना करता म्हणून ज्या प्रकारे परवानगी देण्यायोग्य तणावग्रस्त तणाव आला आहे त्या मूलभूत तणावांचा आपण वापर केला पाहिजे आणि मी ही ओळख करून दिली ही शब्दावली म्हणजे बेसिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मूलभूत तणावपूर्ण तणाव नंतर भिन्न प्रभावांद्वारे दर्शविला जातो त्यापैकी एक ज्याबद्दल आपण मोठ्या प्रमाणात चर्चा केले आहे जे कमीपणाचे प्रमाण आणि विक्षिप्तपणामुळे ताण कमी करते दुसरे म्हणजे क्षेत्र कमी करण्याचे घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या क्षेत्रामुळे आणि तिसरे संदर्भित आकार बदलण्याचे घटक म्हणून ओळखले जातेह्या तिन्ही आपण एका क्षणात चर्चा करू म्हणून आपल्याला मूलभूत संकुचित तणावाची आवश्यकता आहे ज्यासाठी आपण हे कमी करणारे घटक वापरत आहात त्या मूलभूत तणावपूर्ण तणावाची आवश्यकता आहे तर हे काय आहे स्वतःच मूलभूत तणावग्रस्त ताण आपल्याकडे दोन मार्ग आहेत ज्याद्वारे आपण मूलभूत संकुचित तणावावर येऊ शकता तर मूलभूत संकुचित तणाव एक तक्ता आहे जे कार्यरत तणावाच्या दृष्टीकोनातच मूलभूत संकुचित तणाव म्हणून वापरायला हवे आपण टेबलमध्ये पाहिल्यानुसार हा मूलभूत तणाव म्हणजे चिनाईची ताकद नाही चिनाईची संकुचित शक्ती नाही कार्यरत ताणतणावाच्या दृष्टिकोणातूनच आपण हा वापरत आहोत तर आयएस 1905 चे टेबल नंबर 8 आपल्याला आपल्याबरोबर काम करू इच्छित मूळ संकुचित तणाव निवडण्याची शक्यता देतेम्हणजे आपण जास्त सामर्थ्य किंवा निम्न शक्ती युनिट किंवा उच्च सामर्थ्य किंवा कमी शक्ती मोर्टारसाठी जाऊ इच्छित असलेल्या मागणीवरील ताणांवर अवलंबून आहे तर आपल्याकडे हे मॅट्रिक्स आहे जे आपल्याला एच 1 ते एल 2 च्या पहिल्या स्तंभात वेगवेगळ्या मोर्टाचे प्रकार देते आणि आपल्याकडे युनिट सामर्थ्य 3 5 ते 40 च्या आसपास आहे तर या संख्येला मूलभूत म्हणून काय पहाल संकुचित ताण संयोजन विहितएक विशिष्टयुनिट ताकद आणि एक निश्चित मोर्टाची शक्ती तर आपण कोड एकतर ठरविलेल्या मूल्यांचा वापर करू शकता किंवा आपण प्रिझम चाचणी वापरून प्रयोगशाळेत एक संकुचित शक्ती चाचणी घेणार असाल तर आम्ही चिनाईच्या क्रशिंग ताकदीच्या 25 टक्के भाग घेतो म्हणूनच जर आपण प्रत्यक्ष प्रयोगशाळेत चाचणी घेत असाल तर आपल्याकडे सांख्यिकीयदृष्ट्या पुरेसे नमुने असल्यास आपल्या मूळ संकुचित तणावामुळे चिनाईच्या संकुचित ताकदीचा एक चतुर्थांश भाग आहे fप्राइम इन ही क्रशिंग सामर्थ्य आहे 28 दिवस आणि वैशिष्ट्यपूर्ण कॉम्पॅरेसीव्ह सामर्थ्य देखील तर आपल्याकडे चाचणी निकाल असल्यास हे वापरा आपल्याकडे चाचणी परिणाम नसल्यास कोड आपल्याला एक संपूर्ण आधार देईल हे आपल्यासाठी अगदी स्पष्ट आहे की आपण कार्यरत ताणतणावात ज्या सुरक्षेचे ज्या गोष्टींबद्दल बोलत आहोत त्या सुरक्षिततेचा किमान घटक 4 वरून सुरू होतो तर जर कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्य एफएम असेल तर ते एफएम 4 ने केले आहे की आपण प्रत्यक्षात मूलभूत तणावग्रस्त ताण म्हणून ठेवत आहोत त्यानंतर आम्ही तीन घटक गृहीत धरून पुढील घटकांसह मूलभूत तणावपूर्ण तणाव गुणाकार करणार आहोत असे मानून मी तीन घटकांकडे पहात आहोत हे kskaआणिkpसर्व 1 आहेत नंतर किमान घटक सुरक्षा परवानगी भर दृष्टिकोन 4 आहे हे खूपच धक्कादायक असणाऱ्या संख्येपर्यंत जाऊ शकते होय कारण आम्ही पाहिले आहे की दगडी बांधकाम चा ताणतणाव सुमारे 33 टक्के आहे आपण रेषात्मक लवचिक वर्तनापासून विचलित होणे प्रारंभ करता म्हणजे काही प्रारंभिक क्रॅकिंग सुरू झाले आहे आणि आम्ही स्वतला चिनाईच्या संकुचित ताकदीच्या पाच टक्के ते 33 टक्के झोनमधील लवचिकतेच्या अंदाजावर मर्यादित करत होतो म्हणून आम्ही मुळात असे म्हणत आहोत की प्रारंभिक एक तृतीयांश कमीतकमी रेखीय असते आणि हे त्याला जुळवून घेते की मूलभूत संकुचित तणाव त्या लवचिक क्षेत्रातील ताण म्हणून घेतला जातो तर याचा अर्थ होतो कारण आपण परवानगी असलेल्या ताणतणावाच्या पध्दतीविषयी बोलत आहात आपणास तणाव पातळी अ रेखीय श्रेणीत जाण्याची इच्छा नाही आणि तेच आहे आणि मला वाटते हा तर्क आहे म्हणून मी येथे नोंदवलेली हे सारणी आयएस 1905 च्या परिशिष्ट बी मध्ये उपलब्ध आहे त्याशिवाय काहीच नाही जे आपण प्रिझमसाठीच वापरता त्या उंची व जाडीच्या प्रमाणात अवलंबून सुधारणे घटक देते आणि आम्ही पाहिले आहे की ब्लॉक वर्क आणि वीटकामसाठी ही मूल्ये ठीक असू शकतात तर पहिला घटक म्हणजे शक्ती कमी करण्याचा घटक ताणतणाव कमी करणारा घटक आणि ताणतणाव कमी करणारा घटक म्हणजे दुसरे ऑर्डर इफेक्ट जे आम्ही पाहत होतोते या दुसऱ्या ऑर्डर इफेक्टसाठी आम्ही संपूर्ण प्रक्रियेकडे पाहिले आणि ते पातळपणाचे प्रमाण आणि विक्षिप्तपणाच्या प्रमाणात आहेआपण यापूर्वी हे टेबल पाहिले आहे म्हणून एकदा आपल्याकडे पातळपणा गुणोत्तर असल्यास त्या दोनच्या खाली एच प्रभावी किंवा एल प्रभावी टी प्रभावी एच प्रभावी आणि विक्षिप्तपणाचे प्रमाण विलक्षण गुणोत्तर पुन्हा परिणामी विक्षिप्तपणा जर आपल्याकडे एकाधिक भार असेल तर आपल्याकडे सनकी गुणोत्तर 0 एकवीस चौथ्या एक बारावी एक सहावा रेषेच्या लवचिकतेसाठी आहेमुख्य परिस्थिती जिथे आपणास तणाव नसतो परंतु संपूर्ण कम्प्रेशन असेल आणि मग एक चतुर्थांश आणि एक तृतीयांश जिथे आपण क्रॉस विभागात ताणतणाव सुरू करता आणि पातळपणाचे प्रमाण 6 ते 27 पर्यंत सर्वत्र जाते म्हणून आपण नोंदविलेल्या मूल्यांमध्ये इंटरपॉलेट करू शकता आपण पाहू शकता की जर तेथे पातळपणाचे प्रमाण 6 असेल तर आपल्याकडे काहीच नाही आणि लोडचे विक्षिप्तपणाचे प्रमाण जे काही असेल आपण तणावात काही कमी केली नाही आपण पुढे जाताना आपण बनवू शकता असे आलेख आम्ही पाहिले आहेतहा अभिव्यक्तीच्या संचासह आपण बनवू शकता तर पहिला घटक म्हणजे ताण कमी करणारा घटक म्हणजे 1 1 किंवा 1 पेक्षा कमी दुसरे क्षेत्रफळ कमी करणे घटक आहे हा क्षेत्र कपात करणारा घटक मुळात एखाद्या क्षेत्राचे छोटेपणा विचारात घेतो चिनाईच्या क्षेत्राचा प्रतिकार करतो याचा अर्थ असा की जर आपण पूर्णभिंतीबद्दल बोलत असाल तर आपल्याला माहित आहे की आपण लहान कॉलमबद्दल बोलत आहात की नाहीछोट्या स्तंभात प्रतिरोधक क्षेत्र नसते जे भिंतीशीच तुलना करता येते आता जर सामग्रीमध्ये एखादा दोष असेल तर सदोष वीट असेल तर स्तंभांसारख्या छोट्या क्रॉस सेक्शन मध्ये भिंतीच्या क्रॉस सेक्शन मध्ये त्या खराब वीटच्या समस्येपेक्षा अधिक गंभीर होईल तर चिनाई मध्ये बदल करण्याच्या भूमिकेसाठी असणार्या बदलांचा हिशेब देण्याचा हा एक मार्ग आहेजेव्हा क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळ कमी असते तेव्हा क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळ कमी असते तेव्हा ते कठीण असते म्हणून हे खरोखर क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राचे छोटेपणा लक्षात घेते आणि जेव्हा क्रॉस सेक्शन 0 2 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी असेल तेव्हाच ते लागू होते म्हणून जर आपण स्तंभांसह कार्य करत असाल तर आपल्याकडे क्रॉस सेक्शनचा क्रमवारी असेल आणि क्षेत्र कमी करण्याचे घटक अनुभवी अंदाजे 0 7 1 5 ए असा अंदाज आहे जिथे ए स्वतःच क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळ आहे म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे मूलभूत संकल्पनेनुसार लहान क्रॉस सेक्शनात मोठ्या क्रॉस सेक्शन पेक्षा दगड किंवा वीटच्या निकृष्ट दर्जा मुळे सांख्यिकीय अपयशाची शक्यता जास्त असते म्हणूनच ते क्षेत्र कमी करण्याचे घटक आहे आमच्यातही आकार बदलण्याचे घटक आहेत आणि हा आकार बदलण्याचे घटक फक्त तेव्हाच वापरण्याची आवश्यकता आहे जेव्हा आपण विटा घालत आहात त्या मार्गाने योग्य बदल झाला तर आम्ही सामान्यत दोनदा विटा सपाट ठेवतो परंतु काही कारणास्तव विशेषत जेव्हा आपल्याला भिंत क्रॉस सेक्शन ऑप्टिमाइझ करायचे असेल किंवा आपण विटांचे काम उघड केले असेल जेव्हा जेव्हा आपल्याकडे प्लास्टर वीटकाम नसेल तेव्हा आपण विटांचे बांधकाम केले असेल तर आपण बाह्य बाजूस एक विशिष्ट नमुना दिसावा अशी आपली इच्छा आहे तर आपण वीट काठावर ठेवू शकता किंवा आपण कदाचित सपाट ठेवण्याऐवजी वीट टोकाला लावू शकता तर जर तेथे बदल झाला असेल तर विटांच्या सपाट स्थानानुसार बेड जोडांची संख्या त्वरित लागू होईल जेव्हा आपण विटा सपाटनिहाय ठेवता तेव्हा आपल्याला बेड सांधे जास्तीत जास्त मिळतील परंतु जर आपण ते शेवटी ठेवले असेल तर फ्लॅट वार बाबतीत बेड जोडांची संख्या कमी होईल आणि जर आपण ते काठावर लावत असाल तर आपल्यास प्राप्त होणाऱ्या बेडच्या सांध्याची संख्या किमान असेल आपण बेडचे सांधे कमी केल्यामुळे चिनाईच्या दाब सहन करण्याची शक्ती सामर्थ्यावर बेड जॉइंटच्या परिणामाच्या संदर्भातआम्ही काय बोललो हे आपल्याला आठवत असेल तर आपल्याला दगडी बांधकामात अधिक सामर्थ्य मिळते तर येथूनच आकार सुधारण्याचे घटक येतात आणि मुळात आपल्याकडे युनिट्सच्या भिन्न सामर्थ्यांसाठी आकार बदलण्याचे घटक आहेत आपण ज्या प्रकारे भिंतीवर स्वतः घालत आहात त्या युनिटच्या उंची ते रूंदीच्या प्रमाणात अवलंबून आहे तर ते प्रमाणानुसारच जाऊ शकते 0 75 वर जाऊ शकते म्हणजेच आपण उंची ० 75 पर्यंत उंचपणे 175 मिमी ते 100 मिमी घालू शकतो आपल्याला 0 75 चे प्रमाण मिळेल आपण आकार बदलण्याचे घटक वापरत नाही सर्वशेप मॉडिफिकेशन फॅक्टर १ आहे परंतु आपण ते बदलल्यास आपण आकार बदलण्याचे घटक वाढतात हे पहा वृद्धिंगत झाल्याने आपण पाहू शकता की ही मूल्ये 1 पेक्षा जास्त आहेत कारण फक्त बेडच्या जोड्यांची संख्या आता कमी होत आहे आणि म्हणूनच तिचा चिनाईच्या ताकदीवर सकारात्मक प्रभाव आहे इतर दोन घटक 1 पेक्षा कमी आहेत हे केवळ 1 घटकांपेक्षा मोठे आहे आणि त्यामागील तर्क आहे हे युनिटचे आकार आणि उंची ते रुंदीचे प्रमाण याची काळजी घेते मुळात हे लक्षात येते की जास्त प्रमाणात सामील होण्याचे प्रमाण म्हणजे भार वाहण्याची क्षमता होय तर आता अनुज्ञेय कॉम्प्रेसिव्ह ताण प्रस्थापित करण्यासाठी या तीन घटकांना मूलभूत तणावग्रस्त ताणाने कसे गुणाकारले जाते याची आम्हाला समज आहे तर आम्ही पुढच्या वर्गात सुरू ठेवू